आपण दोन पोर्ट एम्पलीफायरचे जास्तीत जास्त गेन मिळवण्यासाठी स्मॉल सिग्नल y पॅरामीटर्सवरील मर्यादांचे मूल्यांकन केले आहे आता तसे करण्या मागील आणखी काही अंतर्ज्ञान घेऊ हे अगदी सोपे आहे त्यासाठी आपण स्मॉल सिग्नल दोन पोर्टच्या सर्किटचे समतुल्य दोन पोर्ट वापरू आपल्याला माहित आहे की स्मॉल सिग्नल दोन पोर्टच्या सर्किट समतुल्य मध्ये एक कंडक्टन्स y11 एक नियंत्रण स्त्रोत y12 v2 दुसरा नियंत्रण स्रोत y21 v1 आणि एक कंडक्टन्स y22 आहे जेथे हा व्होल्टेज v1 आहे आणि हे व्होल्टेज v2 आहे आणि हे अर्थातच पोर्ट करंट i1 आणि i2 आहेत हे सर्किट दोन पोर्ट नेटवर्कच्या y पॅरामीटर वर्णनाशी संबंधित आहे आणि यासाठी आपण एक स्रोत VS जोडतो आणि त्याचे स्त्रोत रजिस्टन्स RS आहे म्हणून स्त्रोत कंडक्टन्स GS आहे आणि आपल्याकडे लोड रजिस्टन्स RL आहे किंवा लोड कंडक्टन्स GL आहे आता सर्व प्रथम y21 हे फॉरवर्ड पॅरामीटर आहे जे V1 घेते आणि ज्यामुळे पोर्ट दोन मध्ये करंट वाहतो तर त्या दिशेने y21 सिग्नल जातो आणि विरुद्ध दिशेने y12 ते V2 घेते आणि करंट एका पोर्टमध्ये ड्रॅग करते म्हणजेच y12 हे रिव्हर्स पॅरामीटर आहे आपण आधीच सांगितले आहे की अस्थिरता टाळण्यासाठी आपण रिव्हर्स पॅरामीटर शून्य करू इच्छितो हे स्त्रोत आणि लोड एमपीडन्स आणि फीडबॅक पॅरामीटरच्या योग्य मूल्यांच्या काही कॉम्बिनेशनद्वारे शक्य आहे असे दिसून येते तर अस्टॅबिलिटी असू शकते परंतु आपण जर हा रिव्हर्स शून्य असेल तर अशी कोणतीही शक्यता नाही की आपण इक्वेशनमधून पाहिले आहे म्हणून आपल्याला y12 शून्य पाहिजे बिनशर्त अस्टॅबिलिटीसाठी आपण येथे अस्टॅबिलिटीची व्याख्या केलेली नाही आणि आपण ती करणारही नाही परंतु मूलत आपल्या इक्वेशनमधून आपल्याला हा गेन इन्फिनिटी होणार नाही याचा अर्थ इनपुटशिवाय अस्टॅबिलिटी किंवा आउटपुट असा होतो तर एकदा y12 शून्य झाल्यावर आपण हा नियंत्रण स्त्रोत सहजपणे काढू शकतो तर आपल्याकडे या बाजूला उरलेले सर्व व्होल्टेज डिव्हायडर आहेत आणि या बाजूस प्रभावीपणे करंट डिव्हायडर आहेत लक्षात ठेवा दोन पोर्ट तो या V1 ला प्रतिसाद देतात आणि येथे आपण पाहतो की V1 हा VS भागिले व्होल्टेज डिव्हायडर आहे आता y11 शून्य असण्याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की इनपुट हे ओपन सर्किट केलेले आहे आणि याचा अर्थ व्होल्टेज डिव्हायडर नाही म्हणजे जर हा रजिस्टन्स इन्फिनिटी असल्यास y11 कंडक्टन्स असेल जर तो शून्य असेल तर हा रजिस्टन्स इन्फिनिटी आहे त्यामुळे सर्व VS पोर्टवर येतो तरीही सामान्य ज्ञान असे म्हणते की कारण आपल्याकडे व्होल्टेज डिव्हायडर असल्यास आपल्याला या स्त्रोताच्या व्होल्टेजपेक्षा कमी व्होल्टेज मिळेल आता आपल्याला सर्व स्त्रोत व्होल्टेज मिळवायचे आहेत आणि त्याचप्रमाणे y21 हे नियंत्रण स्त्रोत V1 च्या मूल्यावर अवलंबून काही करंट तयार करते तर आपणास सर्व करंट इथे जाण्याची इच्छा आहे म्हणून हे ओपन सर्किट असले पाहिजे म्हणजेच y22 शून्य असणे आवश्यक आहे y22 शून्य आहे म्हणून पोर्ट दोन कडे पुन्हा ओपन सर्किट आहे म्हणजेच कोणतेही करंट डिव्हिजन नाही जेव्हा कोणतेही करंट डिव्हिजन नसते तेव्हा हे y22 आणि RL दरम्यान असते तर तिथे सर्व काही आहे या प्रतिबंधांचा अर्थ असा आहे की आपणास सर्व स्त्रोत व्होल्टेज पोर्टवर मिळावे असे वाटत आहे आणि कंट्रोल सोर्स y21 V1 पासूनचा सर्व करंट लोडमध्ये जाणार आहे म्हणूनच या निर्बंधांचे हे अगदी सोपे अंतर्ज्ञानी स्पष्टीकरण आहे आणि अखेरीस आपल्याला y21 शक्य तितके मोठे पाहिजे होते आणि हे उघड आहे की हे म्हणजे दोन पोर्ट पोर्ट एकवरील व्होल्टेजला किती प्रतिसाद देते आपण y21 वाढवत राहिल्यास अधिकाधिक करंट RLमध्ये येत राहील आणि आपण जास्तीत जास्त पॉवर गेन मिळवाल आपण गेनसाठी इक्वेशन लिहिले आणि आपल्याला आढळले की मर्यादा आणि अडचणी काही रहस्यमय सामग्री नाहीत म्हणून त्याबद्दल एक स्पष्ट स्पष्टीकरण आहे आणि हेच ते आहे